नमस्कार इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1या आजच्या व्याख्यानांत आपले स्वागत आहे हे 9 वे व्याख्यान आहे आणि आपण अनेक व्हेरिएबल्सच्या फंक्शन्सच्या पारशिअल डेरिव्हेटिव्हज विषयी बोलत आहोत तर पारशिअल डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय हे सर्व स्वतंत्र व्हेरिएबल्सला स्थिर ठेवत असताना स्वतंत्र व्हेरिएबल्सपैकी एकाच्या संदर्भात अनेक व्हेरिएबल्सचे फंक्शनचे नेहमीचे डेरिव्हेटिव्ह असते म्हणून येथे लिहिलेले हे एक सामान्य डेरिव्हेटिव्ह आहे जेव्हा आपल्याला स्थिर म्हणून स्वतंत्र व्हेरिएबल ठेवावे लागतात आणि एखाद्या विशिष्ट व्हेरिएबलच्या संदर्भात एखाद्याचे डेरिव्हेटिव्ह घेणे आवश्यक असते आणि त्यास त्या व्हेरिएबलच्या संदर्भात पारशिअल डेरिव्हेटिव्ह म्हणतात तर उदाहरणार्थ आपल्याकडे फंक्शन z हे f x y आहे आणि x y square मधील काही डोमेन आहे आणि वास्तविक ओळ आहे तर x चे बिंदू x0 y0 च्या संदर्भात f चे हे पारशिअल डेरिव्हेटिव्ह जे आपण द्वारे देखील दर्शवितो हे सामान्य डेरिव्हेटिव्ह होण्यापूर्वी आपण सांगितले त्याप्रमाणे हे परिभाषित केले आहे तर आपण x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह करीत आहोत तर डेल्टा x ची मर्यादा ठरविणार्या डेरिव्हेटिव्हची मुलभूत परिभाषा 0 आणि नंतर आपण येथे x0 मध्ये वाढ करू तर x0 Δx हे एक्स मधील वाढ आहे कारण आपण पारशिअल डेरिव्हेटिव्ह वूइथ रीसपेकट टू x घेत आहोत तर येथे x0 Δx आणि नंतर y0 आपण y0 बदलत नाही तर हे बिंदू y0 वर आहे तर y0 तसेच राहील आणि फंक्शन व्हॅल्यू x0 y0 व ने भागले आणि जर हे लिमिट अस्तित्वात असेल तर आपण असे म्हणतो की या बिंदूवरील वूइथ रीसपेकट टू x च्या संदर्भात ही पारशिअल डेरिव्हेटिव्ह x0 y0 या बिंदूवर हे किंवा ते डेल्टा एफ ओव्हर x0 y0 वर दर्शविले जाते आपल्याला हे समजेल की फंक्शनमध्ये आपण हे y0 स्थिर ठेवले आहे आणि हे नेहमीचे डेरिव्हेटिव्हज घेत आहे तर हे येथे चे फंक्शन आहे कारण आपण फंक्शनमध्ये y0 सारखे बदलले आहेत आणि नंतर हे एका व्हेरिएबल x चे फंक्शन बनले आहे आणि नंतर आपण x च्या संदर्भाने डेरिव्हेटिव्हज करू शकतो आणि नंतर आपण त्यास बदलू शकतो x बरोबर x0 आहे म्हणून तिथे लिहिल्याप्रमाणे हे x च्या संदर्भात नेहमीचे डेरिव्हेटिव्हज आहे येथे जसे आपण या फंक्शन चे नेहमीचे डेरिव्हेटिव्हज वापरलेले आहे जे चे फंक्शन आहे कारण आपल्याकडे y y0 या y ची स्थिर मूल्य आहे त्याचप्रमाणे बिंदू x0 y0 वर y च्या संदर्भात f चे डेरिव्हेटिव्हज आणि आता आपण y च्या संदर्भाने डेरिव्हेटिव्हज घेत आहोत तर त्या मूलभूत परिभाषेत आता आपण y0 अर्ग्युमेंटसमध्ये वाढ करू तर येथे आणि वजाबाकीचे मूल्य x0 y0 व येथे ने भागले आहे आणि पुन्हा हे लिमिट अस्तित्वात असल्यास आपण असे म्हणतो की पारशिअल डेरिव्हेटिव्हज अस्तित्त्वात आहे आणि हे असे चिन्ह आहे की fy x0 y0 del ओव्हर डेल y x0 y0 वर आणि पुन्हा या x0 चे निराकरण करण्यासारखे आपण घेऊ नंतर आपल्याकडे हे व्हेरिएबल y चे फंक्शन आहे आणि नंतर y च्या बरोबर हे नेहमीचे डेरिव्हेटिव्हज आपण पुढे घेऊ शकतो तर बिंदूवरील y च्या संदर्भात हे पारशिअल डेरिव्हेटिव्हज x0 y0होईल तर पारशिअल डेरिव्हेटिव्हज च्या भूमितीय व्याख्या वर येत आपण या प्लेन ला त्रिमितीय मानतो तर x अक्ष y अक्ष आणि त्यानंतर आपल्याकडे z अक्ष आहे आणि आपल्याकडे काही पृष्ठभाग आहे जिथे फंक्शन z f x y आहे तर पृष्ठभागाचे फंक्शन या फंक्शन द्वारे z f x y म्हणून दर्शविले जाईल तर येथे आपण या प्लेन मध्ये पृष्ठभाग कापला तर y y0 आता हे प्लेन y y0 आहे हे y अक्ष आहे तर येथे आपल्याकडे y अक्ष y y0 वर बिंदू आहे आणि हे प्लेन आहे म्हणून येथे y ची सर्व व्हॅल्यूज y0 म्हणून स्थिर आहेत तर येथे आपल्याकडे हे प्लेन y y0 आहे जर आपण हा पृष्ठभाग कापला तर आपण येथे पाहु शकतो की या प्लेनद्वारे आणि पृष्ठभागावर येथे छेदनबिंदू आहे तर आता या वक्रतेवर उदाहरणार्थ आपण एखादा मुद्दा काढल्यास x0 y0 आणि आपण x च्या संदर्भात पारशिअल डेरिव्हेटिव्हज बद्दल बोलत आहोत मग या टोकांवर आपण या वक्र वर x0 y0 या बिंदूवर स्पर्शिका काढल्यास आणि नंतर येथे आपण लक्षात घ्या की x अक्षाचा कोन आणि या कोनाचे स्पर्शिका f चे पारशिअल डेरिव्हेटिव्ह वुईथ रिस्पेक्ट टू x हे x0 y0 असेल एका व्हेरिएबलच्या फंक्शन साठी ही समान भूमितीय व्याख्या आहे फरक इतकाच आहे की आपण हे y निश्चित केले आहे तर y y0 जर आपण हे प्लेन पृष्ठभागावर किंवा या प्लेनने कापले तर आपल्याला एक वक्र मिळेल आणि नंतर आपण पुन्हा एक डायमेनशनल केस बघणारआहोत आणि भूमितीय व्याख्या या theta ची स्पर्शिका f चे पारशिअल डेरिव्हेटिव्ह वुईथ रिस्पेक्ट टू x हे x0 y0 या बिंदूवर सारखेच असेल या गणितामध्ये आपण del ओवर del या बिंदूवर चे मूल्य शोधू येथे प्रथम तत्त्वानुसार या फंक्शनचा सामान्य बिंदू आहे तर आपण मागील स्लाइडमध्ये ज्या व्याख्याबद्दल आपण चर्चा केल्या आहेत त्या सर्वसाधारण बिंदूवर आणि आणिd मोजण्यासाठी वापरु तर व्याख्या काय होती बिंदूवर x y या एक सामान्य बिंदू x y घेतला आहे तर त्या व्याखेनुसार आपल्याला x मध्ये वाढ करावी लागेल कारण आपण x च्या पारशिअल डेरीवेटीबद्दल बोलत आहोत तर x Δx आणि y वजाचे मूल्यल्याला हे फंक्शन घ्यावे लागेल तर या ठिकाणी हे y तर ते x ऐवजी y होईल आणि आपल्याकडे असेल तर आणि x साठी आपल्याकडे वजा फंक्शन चे या बिंदूवर मूल्य जे भागिले असेल तर आता येथे जर आणि सामाईक दिसले तर हे आपण हे च्या बाहेर घेऊ तर मग इथे काय राहील आणि नंतर 1 कारण आपण या दोन संज्ञांमधून आपण घेतले आहे आणि नंतर आपण तिथे ने भागले आहे आता आपण या लिमिटची गणना केल्यास 0 वर जात असेल तर 1वजा 1 म्हणजेच फॉर्म येईल तर आपण नियम लागू करू शकतो जो म्हणतो की हे लिमिट सारखेच असेल या चे डेरीवेटीव येथे फक्त 1 असेल तर जेव्हा 0 वर जाईल तर हे लिमिट 1 येईल तर या ठिकाणी डेरीवेटीव 1 आणि होईल म्हणजेच तर आता पारशिअल डेरीवेटीव वुईथ रिस्पेक्ट टू y च्या बाबतीत आपली व्याख्या बदलेल तर x जसा आहे तसाच राहील आणि y वाढेल तर आणि ला ने भागले आता फंक्शनमधे हे बदलून घ्या तर आपल्याकडे आणि वजा भागिले आहे तर पुन्हा येथे y e पॉवर वजा x हे सामाईक पद आहे आणि येथे आपल्याकडे देखील आहे तर काय शिल्लक असेल ते नंतर e लिमिट 0वर जाईलआणि वर जाईल तर येथे आपल्याकडे आहे जे रद्द झाले आहेत तर आपण आणि वजा रद्द होईल आणि नंतर आपल्याकडे आहे तरदेखील रद्द होईल आणि आपल्याला केवळ मिळते तर सामाईक घेण्याची आवश्यकता नाही कारण ही आहे आणि येथे आपल्याकडे वजा समान पद आहे तर मुळात ते रद्द होईल आणि नंतर येथे आपल्याकडे टर्मला ने भागले आणि हे रद्द होईल तर आपल्याला मिळेल आणि येथे कोणतेही टर्म नाही तर हे फक्त तर मग आपण काय पाहू शकतो तर ही अंशतः डेरीवेटीवची मूलभूत व्याख्या वापरत होतो आपल्यास येथे वुईथ रिस्पेक्ट टू x चे डेरिव्हेटिव्ह्ज मिळाले आहेत ते म्हणजे आणि वुईथ रिस्पेक्ट टू y डेरीवेटीव येईल आपण त्याची थेट गणना देखील करू शकतो कारण हे फंक्शन f x y च्या बरोबरीने दिले गेले आहे आणि बिंदू x yवरील वुईथ रिस्पेक्ट टू x चे पार्शिअल डेरीवेटीव आहे तर येथे y स्थिर ठेवणे y स्थिर ठेवून त्याचे डेरीवेटीव घेणे तर y तसाच आहे आणि चे डेरीवेटीव असेल आपल्याकडे वूईथ रिस्पेक्ट टू x चे पार्शिअल डेरीवेटीव जे आपण येथे पाहिले आहे वूईथ रिस्पेक्ट टू y चे पार्शिअल डेरीवेटीव मिळवण्यासाठी आपण हेच करू शकतो जर आपण येथे वूईथ रिस्पेक्ट टू y चे पार्शिअल डेरीवेटीव घेत राहिलो तर हे आता x स्थिर आहे म्हणून तर स्थिर मानले जाईल आणि नंतर जेव्हा आपण वूईथ रिस्पेक्ट टू y पार्शिअल डेरीवेटीव घेतो तर हे 1 असेल तर आपल्याकडे असेल तर आपल्याला पुन्हा मिळेल तर आपली नेहमीची व्याख्या किंवा डेरिव्हेटिव्हज चे नेहमीचे ज्ञात साठा वापरुन अन्य चल स्थिर ठेवून थेट गणना करू शकतो तर पुढे पार्शिअल डेरीवेटीव आणि कनट्युनिटी दरम्यान काय संबंध आहे मागील व्याख्यानात लिमिटआणि कनट्युनिटी यावर आपण आधीच चर्चा केली आहे जर एखाद्या फंक्शनमध्ये पार्शिअल डेरीवेटीव होऊ शकतात तर ते एक रंजक परिणाम आहे तर जर एखाद्या फंक्शनमध्ये x आणि y या दोघांशिवाय किंवा त्यानुसार तिथे कनट्युनिअस न राहता पार्शिअल डेरीवेटीव घेऊ शकतात तर या ठिकाणी पार्शिअल डेरीवेटीव करण्याच्या अस्तित्वासाठी आम्हाला कनट्युनिची आवश्यकता नाही जेव्हा आपण नेहमीच्या डेरिव्हेटिव्हजबद्दल बोलतो तेव्हा वेगळ्यापणासाठी कनट्युनिटी असणे आवश्यक आहे परंतु आतापर्यंत आपण एकच व्हेरिएबलच्या एकाच फंक्शन्सच्या बाबतीत डेरिव्हेटिव्ह म्हणून ओळखले जाते परंतु या ठिकाणी एखाद्या फंक्शनमध्ये x आणि y या दोघांच्या बाबतीत पार्शिअल डेरीवेटीव असू शकतात एका बिंदूवर तेथे कनट्युनिअस न राहता दुसरीकडे कनट्युनिअस फंक्शन मध्ये पार्शिअल डेरीवेटीव नसू शकतात तर इतर मार्गांनी आपण कनट्युनिअस फंक्शन करू शकतो परंतु त्यात पार्शिअल डेरीवेटीव घेऊ शकत नाही तर काहीही शक्य आहे आणि आपण आता या उदाहरणात पाहणार आहोत जे हे दर्शविते की आता आपण हे फंक्शन तपासणार आहोत हे सतत कनट्युनिअस आहे परंतु त्याचे पार्शिअल डेरीवेटीव अस्तित्वात नाहीत तर हे एक उदाहरण आहे जे दर्शविते की फंक्शन चालू आहे परंतु पार्शिअल डेरीवेटीव 0 0 वर दोन्ही अस्तित्त्वात नाहीत तर आपण 0 0 वर कनट्युनिटी तपासू तर आपल्याकडे हे फंक्शन येथे आहे आणि आपण सातत्याने हे दर्शवायचे आहे की जर आपण हे लिमिट x y या फंक्शनच्या 0 0 f x y वर गेले तर हे लिमिट 0 असेल जर हे लिमिट 0 असेल कारण फंक्शन व्हॅल्यू आपण 0 0या बिंदूवर 0 आहे तर हे दर्शविते की फंक्शन कनट्युनिअस राहण्यापेक्षा हे लिमिट फंक्शन व्हॅल्यू बरोबर आहे उदाहरणार्थ डेल्टा एपिसिलॉन व्याख्या आपण वापरू शकतो किंवा आपण मागील व्याख्यानात केल्याप्रमाणे थेट देखील करू शकतो तर आपण फक्त एप्सिलॉन डेल्टा च्या स्टॅन्डर्ड परिभाषा पाहू तर येथे f x y वजा हे 0 केल्यास फंक्शन व्हॅल्यू या फरकाइतके असेल तर येथे हे फंक्शन मध्ये आहे आणि आपल्याला माहित आहे की sin हे 1 ने बाउनडेड आहे तर आपण हे x अधिक पेक्षा कमी लिहू शकतो तर याला १ ने बाउनडेड केले आहे तर यापेक्षा या मोठ्या प्रमाणात असेल आणि पुन्हा आपण हा परिणाम देखील त्रिकोणी विषमता जाणू शकतो की ची परिपूर्ण मूल्य च्या तुलनेत कमी असेल आणि आता आपण येथे x y ची किंमत काढण्यासाठी किंवा शेजारच्या क्षेत्रातील x y च्या परिपूर्ण मूल्याचा अंदाज लावण्यासाठी गणना करू जर आपल्याला आठवत असेल तर आपल्याला नेबरहूड च्या बाबतीत ही असमानता सेट करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला आणि यांच्याशी संबंध मिळू शकेल तर जर आपण या पूर्ण वर्गातील x वजा परिपूर्ण मूल्याचे परिपूर्ण मूल्य विचारात घेतले तर हे नेहमीच धन असेल कारण ही संपूर्ण वर्ग पद आहे आणि नंतर आपल्याकडे येथे x वर्ग अधिक y वर्ग असेल आणि हे वजा 2 पट परिपूर्ण असेल y चे x वजा परिपूर्ण मूल्य जे आपण उजवीकडे आणू शकतो तर उजवीकडून x ची 2 परिपूर्ण मूल्य आणि y ची परिपूर्ण मूल्य होईल जर मी दोन्ही बाजू मिळवल्या तर हे तर ते येथे आणि उजव्या बाजूला होईल आणि हे अधिक 2 पट x आणि y असेल ही उजवीकडची बाजू आहे आपण । x । । y । असे लिहू शकतो आणि डाव्या बाजूला एक आहे आणि आता आपण येथे वर्गमूळ घेऊ शकतो तर हे म्हणून होईल आणि याच्या बरोबर च्या बरोबर पेक्षा कमी आहे हे इतर मार्ग आहे हे बरोबर पेक्षा मोठे आहे कारण येथे हे त्यापेक्षा मोठे होते हे यापेक्षा मोठे आहे या च्या समानतेपेक्षा मोठे आहे तर आता आपण हे पद येथे बदलू शकतो तर हे करूया A आणि आता येथे आपल्यास या 0 0 बिंदूच्या नेबरहूड मध्ये आहे जे ने बाउंड केले जाऊ शकते तर येथे हे पद आपण असमानता नेबरहूड मध्ये वापरू शकतो आणि नंतर आपल्याकडे आहे आणि आता हा फरक वजा 0 पेक्षा कमी करणे हे आहे तर हे आता पेक्षा कमी आहे जर आपण तसे केले तर आपल्याला आणि दरम्यानचा संबंध मिळेल म्हणून येथेनिवडून हा स्केवअर रूट २ नीवडत आहोत कारण दिलेले आहे आणि नंतर आपल्याला हा संबध सापडेल की ह्या वर्गमूळाला २ ने भागले आहे तेंव्हा पेक्षा लहान आहे आणि नंतर जेव्हा आपण निवडतो त्यापेक्षा हा फरक च्या नेबरहूड पेक्षा कमी असतो म्हणून हे दर्शविण्याचा हा दृष्टीकोन आहे की येथे दिलेली संख्या ही फंक्शनचे लिमिट आहे जी येथे आहे तर आपण हे पाहिले आहे की ही 0 हे f x y फंक्शनचे लिमिट आहे तर त्या बाबतीत आपण कनट्युनिटी सिद्ध केली आहे तर हे सूचित करते की f x y कनट्युनिअस आहे पुढे बिंदूवर पारशिअल डेरिव्हेटिव्ह्जकडे जा म्हणजे आपल्याकडे हे फंक्शन आहे आणि आता आपण ही व्याख्या 0 वर जाईल आणि वजा ओवर वर जाईल तर x0 आणि y0 0 0 पासून तर आपण 0 0 बिंदूवर डेरिव्हेटिव्ह्ज बद्दल बोलत आहोत तर हे लिमिट अस्तित्त्वात असल्यास आपण हे लिमिट घेत आहोत तर आपण याला वुईथ रीसपेक्ट टू x पारशीअल डेरिव्हेटिव्हज म्हणतो जर ते अस्तित्त्वात नसेल तर आपण पारशीअल डेरिव्हेटिव्हज किंवा पारशीअल डेरिव्हेटिव्हज वुईथ रीसपेक्ट टू x अस्तित्त्वात नाही अशा प्रकारे येथे आपल्याकडे आता परिभाषा नुसार आहे आणि ते 0 वर जाईल तर हे येथे y 0 आहे आणि नंतर x हे ने बदलले जाईल तर आपल्याकडे आणि आहे आणि ही टर्म येथे आहे तर रद्द होईल आणि मग हे लिमिट 0 वर जाईल 0 वर जाईल तर या ठिकाणी हे लिमिट काय आहे हे आपल्याला ठाऊक नाही कारण जेव्हा हेआहे तेव्हाsin निश्चित नाही ते 0 वर जाते आपण त्याचे मूल्य सांगू शकत नाही तर मुळात या बाबतीत हे लिमिट अस्तित्वात नाही कारण ही संख्या किती आहे हे आपल्याला ठाऊक नाही तर लिमिट याचा अर्थ असा की वुईथ रिस्पेक्ट टू x च्या बाबतीत पारशिअल डेरीवेटीव या ठिकाणीअस्तित्त्वात नाही आणि अर्थातच हे लिमिट मिळवण्यासाठी आपण y किंवा पारशिअल डेरीवेटीवसाठी करू शकतो आणि आपण शोधू की पारशिअल डेरीवेटीव वुईथ रिस्पेक्ट टू y देखील अस्तित्वात नाही दुसर्या गणिताकडे जात आहोत आपल्याकडे हे फंक्शनअसल्याचे दर्शवित आहोत हे कनट्युनिअस नसते परंतु त्याचे पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज 0 0 या बिंदूवर अस्तित्त्वात असतात पूर्वीच्या गणितामध्ये आपण फंक्शन कनट्युनिअस चालू ठेवलेले पाहिले आहे परंतु पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज अस्तित्वात नाहीत या ठिकाणी आपण हे दर्शवू की फंक्शन कनट्युनिअस नाही तर त्याचे पारशिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहेत दोन्ही पारशिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहेत मग हे कनट्युनिअस का होत नाही जर आपण y mxमार्ग निवडला तर तर आपल्याला काय सापडते कारण y mx आणि नंतर येथे y mx देखील आहे तर येथे आणि आपल्याला काय मिळेल तर येथे आपल्याकडे x आणि नंतर y mx आहे तर आपल्याकडे 2 आहे आणि नंतर x चे लिमिट 0 होईल तर येथे तर हे लिमिट म्हणून मिळेल आणि म्हणूनच हे लिमिट अस्तित्वात नाही कारण ते वर अवलंबून असते च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी आपल्याला या लिमिट चे भिन्न मूल्य मिळत आहे म्हणूनच हे लिमिट अस्तित्वात नाही आणि फंक्शन कनट्युनिअस होत नाही आता हे दर्शविते की हे फंक्शन कनट्युनिअस नसले तरी आपण पारशिअल डेरिव्हेटिव्हज वुईथ रीसपेक्ट टू x आणि y च्या मोजू शकतो तर पारशीअल डेरिव्हेटिव्ह्ज ही व्याख्या घेऊन पुन्हा आपल्याकडे ही मूलभूत व्याख्या आहे जी 0 0 बिंदू x वर x0 आणि f 0 0 x वर बनते आता x0 तर एक आर्ग्यूमेनट 0 आहे y 0 आहे तर याचा गुणाकार 0 होईल तर हे 0 आहे आणि नंतर f 0 0 हे देखील 0 आहे तर 0 वजा 0 ओवर आणि हे 0 जे काही 'चे आहे आपल्याकडे येथे या लिमिटचे मूल्य 0 आहे याचा अर्थ वुईथ रिस्पेक्ट टू x चे पारशीअल डेरिव्हेटिव्ह्ज 0 आहे आता y च्या बाबतीत पारशीअल डेरीवेटीव तर आपल्याकडे या ठिकाणी आहे आणि ओवर आहे व्याख्या नुसार आपल्याकडे हे आहे आपण 0 ठेवल्यानंतर आपण बिंदूवर पारशीअल डेरिव्हेटिव्ह्ज बद्दल बोलत आहोत तर पुन्हा तेच अरग्यूमेन्ट कारण येथे x 0 आहे आणि अंशातील गुणाकार येथे x y संज्ञा आहे तर हे देखील 0 होईल तर हे 0 होईल आणि हे 0आहे तर आणि ही 0 आहे आणि पुन्हा हे लिमिट 0 प्रमाणे मिळेल तर पारशिअल डेरीवेटीव वुईथ रीसपेक्ट टू x आणि y च्या दोन्ही पारशिअल डेरीवेटीव 0 आहेत आणि फंक्शन कनट्युनिअस होत नाही आणखी एक गणित आपल्याकडे येथे आहे तर आपल्याला आणि 0 0 बिंदूवर मोजायचे आहे तर पुन्हा व्याखेनुसार आपल्याकडे आहे 0 वर जाईल हे पारशिअल डेरीवेटीव वुईथ रीसपेक्ट टू x आहे तर आता आपण घेऊ तर y येथे 0 सेट केले जाईल तिथेही 0 आहे आणि हे आपल्याला 2 वेळा मिळेल तर जेव्हा हे 0 होईल तर हे फंक्शन 2x होईल फक्त 2x तर आपल्याला हे 2Δx मिळेल आणि पुन्हा येथे x ने भागू आणि नंतर x चे लिमिट 0 होईल तर x रद्द होईल आणि आपल्याला ही व्हॅल्यू 0 मिळेल तर आपल्याला येथे 2 मिळेल आता जेव्हा आपण मोजतो तर आपल्याकडे पुन्हा अशीच परिस्थिती आहे 0 तर या वेळी राहील तर आपल्याकडे येथे 3 वेळा आणि वजा होईल हे च 0 0 0 आणि y आणि y over 0 पेक्षा जास्त आहे तर हे रद्द होईल आणि तुम्हाला ही व्हॅल्यू 3 मिळेल तर हे येथे 3 आहे तर आपल्याकडे वुईथ रीसपेक्ट टू x चे पारशिअल डेरीवेटीव आहे जसे की चे वुईथ रीसपेक्ट टू y पारशिअल डेरीवेटीव 3आहे फंक्शन कनट्युनिअस आहे आणि पारशिअल डेरीवेटीव देखील अस्तित्वात आहे कारण या ठिकाणी आपण सहजपणे सिद्ध करू शकतो की पारशिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्त्वात आहेत आणि आधीच्या व्याख्यानात आपण हे आधीच केले आहेत तर उदाहरणार्थ येथे कनट्युनिटी पाहण्यासाठी आपण आणि टाकू आणि नंतर येथे येईल आणि नंतर 2 आणि आणि आणि लिमिट r → 0 येईल तर या प्रकरणात 1 अंशात आणि उर्वरित टर्म बाउनडेड आहे तर हे 0 वर जाईल तर फंक्शन कनट्युनिअस आहे आणि पार्शिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहेत त्यामुळे काहीही शक्य आहे फंक्शन कनट्युनिअस नसेल तर पार्शिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात नसते किंवा फंक्शन कनट्युनिअस असेल पार्शिअल डेरिव्हेटिव्ह नसते तेव्हा आपण उदाहरण पाहिले आहे या प्रकरणात फंक्शन देखील कनट्युनिअस होते आणि पार्शिअल डेरिव्हेटिव्ह देखील अस्तित्वात असतात तर पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज वुईथ रीसपेक्ट टू x आणि पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज वुईथ रीसपेक्ट टू y मोजण्यासाठी हे उदाहरण आणि आपण या पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज च्या कनिनट्युनिटी बद्दल चर्चा करू तर येथे आहे जेव्हा x y ≠ 0 0 तर जेव्हा x y ≠ 0 0 तेव्हा हे फंक्शन चांगले करते समस्या 0 येथे आहे जिथे आपल्याला 0 असे स्वतंत्रपणे परिभाषित करायचे आहे म्हणून जेव्हा x y ≠ 0 0 तेव्हा हे फंक्शन कनट्युनिअस असते आणि आपण या y ला स्थिर मानत पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज वुईथ रीसपेक्ट टू x घेऊ शकतो तर वुईथ रीसपेक्ट टू x पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज साठी ही गणना करत आहोत आपण फक्त सामान्य गणनेचे अनुसरण करू शकतो तर येथे आणि वर्गमूळ जेव्हा आपण या y ची स्थिरता मानत डेरिव्हेटिव्ह्ज काढतो तेव्हा हे संपूर्ण वर्ग असेल आणि त्यानंतर अंशाची डेरिव्हेटिव्ह्ज घेतली जाईल तर येथे आपल्याला xy चे पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज वुईथ रीसपेक्ट टू x y मिळेल आणि त्यानंतर xy वजा होईल आणि पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज जे येथे 12 असेल आणि नंतर येथे हे आहे आणि आपण वुईथ रीसपेक्ट टू x पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज घेतो तर हा 2 x येईल आणि हा 2 रद्द होईल आणि नंतर या y संज्ञाला मध्ये गुणाकार करू आणि नंतर आपल्याकडे वजा होईल तर येथे पुन्हा ही संज्ञा तेथे जाईल कारण हा भागाकाराचा नियम आहे तर हे होईल आणि हे ऋण वजा होईल आणि नंतर या ने भागले जाईल आणि ते देखील येईल तर हे 3 बाय 2 होईल 1 आणि हे 12 मिळून 32 करेल तर हे येथे रद्द होईल आपल्याला मिळेल यथार्थपणे ही संज्ञा येथे आणि त्याचप्रमाणे आपण चे वुईथ रिस्पेक्ट टू y चे डेरीवेटीव काढले जाईल फंक्शन्सच्या सममितीमुळे y च्या ऐवजी x ने बदलू तर आपल्याला मिळाले आणि येथे वुईथ रीसपेक्ट x हे आहे पारशिअल डेरीवेटीव मूलभूत परिभाषासह देखील हे मोजणे आवश्यक आहे ची0 0 येथे काय किंमत तर शून्य बिंदू नसलेल्या आपण येथून थेट गणना करू शकतो आणि 0 0 येथे आपल्याला मूलभूत व्याख्या वापराव्या लागतात तर 0 वर जाईल आणि आपल्याकडे आहे तर f 0 0 0 आहे आणि येथे अर्ग्युमेंट आहे तर हे फंक्शन 0 होईल आणि आपल्याकडे आहे तर हे 0 होईल म्हणून आपण येथे 0 वापरला आहे परंतु पारशीअल डेरीवेटीव 0 मिळण्यासाठी ही मूलभूत व्याख्या वापरावी लागेल तर येथेही आपल्याला 0 मिळेल आणि आता आपण पुढे जात आहोत तर आपण कनटयूनीटी बद्दल चर्चा करू इच्छितो तर कनटयूनीटी यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला याचे लिमिट किती आहे हे पहावे लागेल या फनक्शन चे लिमिट 0 असेल किंवा येथे समान गोष्ट हे लिमिट 0 आहे तर फंक्शन कनटयूनीअस असते अन्यथा ते कनटयूनीअस नसते तर ते लिमिट इथे आपल्याला चेक केले पाहिजेत या केस मध्ये जेव्हा आपण घेतो तर आपण येथे आणि येथे देखील मिळवू तर रद्द होईल आणि आपल्याला मिळेल तर हे लिमिट वर अवलंबून आहे म्हणूनच हे कनटयूनीअस होत नाही तर कनटयूनीअस नाही कारण हे लिमिट अस्तित्त्वात नाही ते यावर अवलंबून आहे कनटयूनीटी ठेवण्यासाठी लिमिट अस्तित्त्वात असावे लागते आणि ती 0 0 च्या मूल्याइतके असावे तर या ठिकाणी लिमिट अस्तित्वात नाही म्हणून हे पारशीअल डेरीवेटीव कनटयूनीअस नसतात आपण त्याच प्रकारचे कॅल्क्युलेशन करू शकतो तर दोन्ही पारशीअल डेरीवेटीव fx आणि fy ते कनटयूनीअस नाहीत आपल्याकडे एक परिपूर्ण रिझल्ट आहे जो रिजन मध्ये कनटयूनीअस ठेवण्यासाठी पुरेशी स्थिती आहे तर फंक्शन चे पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज आणि हे रिजन R मध्ये असल्यास काय म्हणते तर येथे पारशिअल डेरिव्हेटिव्ह्जचे अस्तित्व आणि शिवाय हे पारशिअल डेरिव्हेटिव्ह्ज काही संख्येच्या द्वारे बांधलेले आहेत तर त्या रीजनमधील बाउनडेड आहे आणि देखील बाउनडेड आहे जेथे हा हा x आणि y वर अवलांबून आहे तर मग f x y सर्वत्र कनटयूनीअस आहे तर कनटयूनीअससाठी तीच एक पुरेशी अट आहे तर जर पार्शिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात असेल आणि ते नेबरहूड मध्ये बाऊनडेड असेल तर फंक्शन कनटयूनिअस राहील आणि या कनटयूबद्दल x0 y0 वर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे देखील पुरेशी अट असू शकते तर येथे जर एखादे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात असेल आणि शेजारच्या ठिकाणी बांधलेले असेल तर इथे आपण नेबरहूड बद्दल बोलू तर जर एखादे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात असेल आणि या नेबरहूड क्षेत्रामध्ये त्याला बांधलेले असेल आणि इतर एक x0 y0 बिंदूवर अस्तित्वात असेल तर हे देखील सांगू शकतो की फंक्शन हे वर कनटयूनि आहे तर आज आपण या व्याख्यानात जे पार्शिअल डेरीवेटीव शिकलो आहोत ते पुढील व्याख्यानांमध्ये वापरले जाइल तर ही व्याख्या वुईथ रीस्पेक्ट टू x आपण इतर अनेक व्याख्यानांमध्ये वापरणार आहोत तर वुईथ रीस्पेक्ट टू x मधील वाढ आणि नंतर या भागाचे लिमिट अस्तित्त्वात असल्यास आपण x च्या बाबतीत पार्शिअल डेरीवेटीव आणि y च्या पार्शिअल डेरीवेटीव बद्दल समान गोष्ट सांगू हे व्याख्यान तयार करण्यासाठी वापरलेले संदर्भ आणि खूप खूप धन्यवाद